विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तसेच महत्त्वपूर्ण व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगचे तंत्र शिकत आहोत मागील वर्गात मी आपल्याशी कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट एनालिसिसच्या संकल्पने विषयी चर्चा केली होती व आपण प्रश्न सोडवण्यास सुरुवात केले होते आपण सोडवले पहिले प्रश्न तसे तर सोपे होते परंतु आपण त्या प्रश्नास अवघड म्हणू शकतो कारण आपल्याला त्या प्रश्नात फारशी माहिती दिली गेली नव्हती बरोबर आपल्याला फारशी माहिती दिली गेली नव्हती म्हणून आपल्याला ती माहिती शोधावी लागेल तर काही संबंधित निष्कर्षावर पोहचण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी शोधाव्या लागतील त्या गोष्टी कशा शोधायच्या याबद्दल मागच्या प्रश्नात माहिती दिली होती बरोबर आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया इतर प्रश्नही आपण या पद्धतीनेच सोडवुया आणि जर आपण पुढील प्रश्नासाठी गेलो तर आपल्याला समजेल की ही माहिती आपणास दिलेली आहे आणि आपण ही माहिती पाहिल्यास आपल्याला अशी माहिती दिली आली आहे की सर्व प्रथम मी सांगू इच्छितो की हा प्रश्न आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना वापरून नफ्याच्या नियोजनासाठी कसे जाऊ शकतो हे समजण्यास मदत करेल बरोबर तर हे नफ्याच्या नियोजनाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बाबतीत आहे व नफ्याचे नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते मार्जिनल कॉस्टिंगच्या मदतीने आपण हे कसे करु शकतो याबद्दल आपण शिकूया तर आपल्याला कोणती माहिती दिली आहे तर आपल्याला अशी माहिती दिली आहे की Y आणि Z एकाच प्रकारच्या बाजारात एकाच प्रकारचे उत्पादन विक्री करतात पुढील वर्षाचे त्यांचे अंदाजित नफा आणि तोटा खाती खालीलप्रमाणे आहेत तर विक्रीचे प्रमाण किती आहे आपल्याला येथे Y Ltd आणि Z Ltd या दोन्हीची माहिती दिली आहे तर विक्री 150000 दिली आहे याचा अर्थ असा आहे की दोन्ही व्यवसायात विक्री 150000 देण्यात आली आहे आणि आपल्याला चल खर्च देण्यात आला आहे चल खर्च 120000 आणि 100000 रुपये देण्यात आला आहे यांनतर आपल्याला निश्चित खर्च 15000 आणि 35000 दिले आहे तर शेवटी येथे आपल्याला नफ्याची रक्कमदेखील देण्यात आली आहे म्हणजे अंदाजित नफा देण्यात आला आहे तर एकूण खर्चाबद्दल बोलायच झाल तर विक्री वजा चल व निश्चित खर्च म्हणून 135000 हे एकूण खर्च होते व विक्री 150000 आहे तर पहिल्या प्रकरणात म्हणजेच Y Ltd च्या बाबतीत आपल्याला दिलेला नफा म्हणजेच अंदाजित नफा हा 15000 आहे दुसऱ्या प्रकरणात म्हणजेच Z Ltd च्या बाबतीत विक्री किंमत तेवढीच म्हणजे 150000 दिली आहे चल खर्च 100000 दिले आहे निश्चित खर्च 35000 दिले आहे तर येथे एकूण खर्च किती झाला आहे खर्चा बद्द्ल बोलायच झाल तर चल खर्च व निश्चित खर्च हे 135000 आहेत तर या प्रकरणात अंदाजित नफा 15000 रुपये दिला आहे तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत या माहितीतून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर प्रथमतः आपल्याला व्यवसायासाठी ब्रेक इव्हन पॉईंट शोधायचा आहे प्रत्येक व्यवसायाच्या ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करा प्रश्न क्रमांक दोन हा आहे की प्रत्येक व्यवसायाला 5000 रुपये नफा मिळेल अशा विक्रीच्या प्रमाणाची गणना करा आणि तिसरा प्रश्न असा आहे की या परिस्थितीत कोणत्या व्यवसायाला अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे ते सांगा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक द्यावे लागेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे उत्पादनाला खूप जास्त मागणी व उत्पादनाला कमी मागणी अशा दोन्ही परिस्थितीत कोणता व्यवसाय जास्त नफा मिळवेल हे सांगा संक्षिप्तपणे उत्पादनाला खूप जास्त मागणी व कमी मागणी असण्याचे कारण सांगा तर याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपणास दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल बोलता आपण या तीन प्रश्नांची सहज उत्तर देऊ शकतो आपण ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करू शकतो आपण विक्रीच्या प्रमाणाची गणना करू शकतो ज्यावर आपण 5000 रुपये नफा मिळवू शकतो इतर संबंधित दोन प्रश्न या तीन प्रश्नांच्या भाग C मध्ये विचारले गेले आहेत आता आपण या प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न करू व प्रथमतः आपण ब्रेक इव्हन पॉईंची गणना करूया ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करण्यासाठी येथे आपल्याला काही गोष्टीने करायच्या आहेत ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला विक्रीच्या मूल्यात शोधायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जावे लागेल तर ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करण्याचे सूत्र काय आहे निश्चित खर्च भागिले पी व्ही गुणोत्तर तर याचा अर्थ असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला पारंपारिक पद्धतीने सुत्राकडे जाण्याची आवश्यकता नाही ज्या बद्दल मी तुम्हाला सांगितले होते की आपल्या जर युनिट्स मध्ये ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करायची असेल तर आपल्याला निश्चित खर्च लागतो आपणास निश्चित खर्चाला प्रती युनिट विक्री किंमत वजा चल खर्च प्रती युनिटने भागावे लागते किंवा हे सूत्र दुसऱ्या पद्धतीने अशे आहे की F गुणिले S भागिले S वजा V जर ती माहिती तुम्हाला दिली गेली असेल तर विक्रीचे मूल्य देखील तेवढेच असेल कारण आपण ते या सूत्राच्या मदतीने शोधत आहोत तर याचा अर्थ ब्रेक इव्हन पॉईंटच्या बाबतीत आपण निश्चित खर्च व पी व्ही रेशोच्या संकल्पनेच्या मदतीने ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करत आहोत तर या माहितीचा वापर करून प्रथम आपणास पी व्ही रेशोची गणना करायची आहे आणि या माहितीचा वापर करून पी व्ही रेशोची गणना कशी करायची पी व्ही गुणोत्तर म्हणजे मुळात प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो आहे हे मुळात योगदान भागिले विक्री असते निश्चित खर्च अधिक नफा भागिले विक्री म्हणून योगदान परिभाषित केले जाते तर या प्रकरणात मला वाटते की आपल्याला तिन्ही गोष्टी दिल्या गेल्या आहेत आपल्याला Y या व्यवसायाचा निश्चित खर्च देखील दिला आहे तो 15000 आहे आणि आपल्याला विक्री देखील देण्यात आला आहे जो 150000 आहे आणि मग आपल्याला नफ्याबद्दलही माहिती देण्यात आली आहे आणि जर तुम्ही इथल्या नफ्यावर नजर टाकली तर नफा 15000 आहे बरोबर तर ते F अधिक P तर येथे F किती आहे तर F ची रक्कम 15000 आहे नफ्याची रक्कम किती आहे तर ती 15000 आहे आणि विक्रीची रक्कम किती आहे 150000 बरोबर तर हे किती होणार आहे पी व्ही रेशो 30000 भागिले 150000 एवढे होणार आहे म्हणून आपण असे म्हणू शकता की या प्रकरणात देखील 1 भागिले 5 किंवा 20 टक्के हा या व्यवसायात दिलेला पी व्ही रेशो आहे हा पी व्ही रेशो Y या व्यवसायासाठी दिलेला आहे आता आपण Z या व्यवसायासाठी पी व्ही रेशोची गणना करूया आणि आपण तोच सूत्र येथे वापरूया म्हणजेच योगदान भागिले विक्री किंवा निश्चित खर्च अधिक नफा तर या प्रकरणात विक्रीचे प्रमाण किती आहे Z Ltd च्या बाबतीत तेवढेच म्हणजे 150000 आहे निश्चित खर्च जास्त आहे जी 35000 आहे आणि दुसर्या बाबतीत जर बोलायच झाल तर नफा 15000 रुपये आहे बरोबर तर आता आपण याची परत गणना करूया Z Ltd चा निश्चित खर्च 35000 दिलेला आहे आपणास निश्चित खर्च अधिक नफा करायचा आहे किती आहे तर तो 15000 आहे व विक्री किती आहे तर ती 150000 आहे तर येथे पी व्ही प्रमाण किती आहे तर ते 55000 भागिले 150000 आहे तर ते 1 भागिले 3 होणार आहे किंवा आपण त्यास 33 आणि 1 भागिले 3 टक्के असे म्हणू शकतो आपण Y आणि Z या व्यवसायासाठी गणना केलेले पी व्ही रेशो 33 आणि 1 ते 3 टक्के आहे बरोबर आता आपण सहजतेने ब्रेक इव्हन पॉईंटच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो आपणास ब्रेक इव्हन पॉईंट किती साठी शोधायचा आहे तर जर आपण दोन व्यवसायांसाठी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना केली तर Y Ltd साठी ते किती होणार आहे म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट किती असणार आहे त्याचा सूत्र निश्चित खर्च भागिले पी व्ही रेशो आहे म्हणून निश्चित खर्च 15000 व पी व्ही रेशो किती आहे तर ते 1 भागिले 5 आहे तर ती रक्कम किती येईल तर ते रक्कम 75000 रुपये असेल त्याचप्रमाणे आपण Z साठी आपण ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करूया तर जर आपण Z साठी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना केली तर आपण शोधू शकतो की येथे निश्चित खर्च किती आहे तर ते 35000 रुपये आहे पी व्ही रेशो किती आहे तर ते 1 भागिले 3 म्हणून येथे ती रक्कम 105000 रुपये असेल तर आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट व पी व्ही रेशोची गणना करावी लागेल तर दिलेल्या प्रश्नामध्ये कोणता प्रश्न विचारला गेला आहे प्रत्येक व्यवसायासाठी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करा म्हणून आपण प्रत्येक व्यवसायासाठी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला शोधायचे आहे की व्यवसायातील विक्रीच्या अशा प्रमाणाची गणना करा जेथे व्यवसायास 5000 रुपये नफा होईल तर याची गणना करण्यासाठी जर आपण चर्चा केलेले सूत्र तुम्ही आठवत असाल ज्यामध्ये आपण विक्रीच्या प्रमाणावर नफ्याच्या विशिष्ट रकमेची गणना केली होती हे अशा प्रकारे करावे लागेल की निश्चित खर्च अधिक नफा भागिले पी व्ही रेशो आपण त्या विक्रीच्या प्रमाणाची गणना करू शकता ज्यावर विशिष्ट नफा मिळू शकेल निश्चित खर्च अधिक नफा भागिले पी व्ही रेशोच्या मदतीने आपण त्याची गणना करू शकतो का म्हणून जर आपण असे केले तर येथे आपण Y व्यवसायाचे 5000 रुपये नफा कमविण्यासाठी विक्रीचे प्रमाण शोधू शकता Ltd चे निश्चित खर्च किती आहे आपल्याला दिलेले निश्चित खर्च 15000 आहे आपणास येथे किती नफा कमवायचा आहे आपणास येथे 5000 रुपये नफा कमवायचा आहे पी व्ही रेशो किती आहे तर ते 1 भागिले 5 आहे ही किती होते तर ते 20000 गुणिले 5 भागिले 1 होते तर Y या व्यवसायातून 5000 रुपये नफा कमविण्यासाठी 100000 रुपये होते म्हणून आपण 100000 रुपयांची विक्री केली आहे आता त्याचप्रमाणे Z Ltd च्या बाबतीतसुद्धा निश्चित खर्च अधिक नफा करावा लागेल आपल्याला निश्चित खर्च अधिक नफा भागिले पी व्ही रेशो हे सूत्र वापरावे लागेल आणि दुसऱ्या बाबतीत आपणास निश्चित खर्च किती दिला आहे तर ते 35000 रुपये दिला आहे आपल्याला किती नफा कमवायचा आहे तर आपणास 5000 रुपये नफा कमवायचा आहे बरोबर आणि या व्यवसायासाठी पी व्ही रेशो किती दिला आहे तर ते 1 भागिले 3 दिला आहे जर आपण यास सोडविले तर ते किती रुपये होतात 120000 रुपये तर ही इच्छित नफ्याची कमाई करण्यासाठी आपल्याला विक्रीची ही पातळी गाठायची आहे Y या व्यवसायाच्या बाबतीत Z Ltd या व्यवसायाच्या बाबतीत Y मध्ये जर तुम्ही 100000 रुपयांची विक्री केली असेल तर तुम्ही 5000 रुपयांचा नफा कमवू शकतात Ltd ने किती नफा कमविला तर त्यानेसुद्धा तेवढाच नफा कमविला म्हणजे 5000 रुपये नफा कमविला तर आता आपली विक्रीची किमान इच्छित रक्कम 120000 रुपये आहे आता आपल्याला तिसर्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल आणि तिसरा प्रश्न असा आहे की उत्पादनास जबरदस्त मागणी आणि उत्पादनास कमी मागणी अशा परिस्थितीत कोणता व्यवसायाला जास्त नफा मिळवण्याची शक्यता आहे हे थोडक्यात समजावून सांगा आणि थोडक्यात त्याची कारणे सांगा तर या प्रकरणात मी येथे आणखी एक प्रश्न विचारेल आणखी एका प्रश्नाचे उत्तर येथे द्या उदाहरणार्थ आपण सांगत होतो की Y फक्त 100000 रुपयांची विक्री करून 5000 रुपये नफा कमवत होता तर तेवढाच नफा कमविण्यासाठी Z Ltd ला 120000 रुपयांची विक्री करावी लागते हे शक्य का आहे हे कसे शक्य आहे एका प्रकरणात ते 100000 आहे आणि दुसर्या प्रकरणात ते 120000 आहे कारण जेव्हा आपण पी व्ही रेशोची गणना करतो Y च्या बाबतीत पी व्ही रेशो 20 टक्के आहे आणि Z Ltd च्या बाबतीत पी व्ही रेशो 33 टक्के आहे बरोबर आणि असे का हे रेशो वेगळे आहे कारण मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम निश्चित खर्चावर होतो जर तुम्ही निश्चित खर्चाकडे पाहिले तर पहिल्या व्यवसायाचे म्हणजे Y चे निश्चित खर्च 15000 रुपये आहे Z चे निश्चित खर्च 35000 रुपये आहे तर त्या कारणास्तव 5000 रुपये नफा मिळविण्यासाठी विक्रीची रक्कम आवश्यक आहे तुम्हाला 120000 रुपयांची विक्री करावी लागेल त्याचप्रमाणे आपण ब्रेक इव्हन पॉईंटच्या मदतीने येथे तपासू शकता कारण Y Ltd च्या बाबतीत आपण अगदी 75000 रुपयांवर ब्रेक इव्हन पॉईंटवर पोहचू शकतो Ltd च्या बाबतीत आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचण्यासाठी 105000 रुपयांची विक्री करावी लागेल बरोबर तर याचा अर्थ असा आहे की जर आपण या गोष्टींबद्दल बोललो तर Z येथे ब्रेक इव्हन पॉईंटमधील हा फरक खूप निश्चित खर्च झाल्यामुळे येतो परंतु येथे आणखी एक संकेत दिसत आहे त्याबद्दल मी या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपल्याशी चर्चा करेन तर पहिला प्रश्न असा आहे की उत्पादनास मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यास कोणता व्यवसाय नफा कमावणार आहे आणि जर आपण उत्पादनांच्या मोठ्या मागणीबद्दल चर्चा केली तर याचा अर्थ प्रश्न अगदी सोपा आहे ज्या उत्पादनाचे प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो खूप जास्त आहे ते उत्पादन जास्त नफा कमवेल कारण मागणी खूप जास्त आहे बरोबर तर सुरुवातीला निश्चित खर्च खूप जास्त असल्याने हे वेळ घेईन ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचण्यासाठी याला वेळ लागेल परंतु एकदा आपण ब्रेक इव्हन पॉईंटचे स्तर ओलांडल्यानंतर नफा वाढत जाईल तर मोठ्या प्रमाणात मागणी असल्यास जर बाजारात मागणी पुरेश्या प्रमाणात जास्त असेल तर भरमसाठ निश्चित खर्च करणे आपणास परवडते कारण आपण ते परत मिळवणार आहोत कारण आपण लवकरच ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचणार आहोत आणि त्यानंतर आपण बाजारात जी काही विक्री करतोत ती विक्री खूप जास्त होणार आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतोत तर पी व्ही गुणोत्तर पी व्ही गुणोत्तर हे कोणत्याही उत्पादनाच्या किंवा कोणत्याही प्रकल्पाच्या संभाव्य फायद्याचे सूचक आहे प्रकल्प Z मध्ये आपण पाहिले आहे की पी व्ही प्रमाण हे 33 33 टक्के आहे म्हणजेच विक्री किंमतीचा नफा एक तृतीयांश आहे तर याचा अर्थ असा की जर आपण ब्रेक इव्हन पॉईंट ओलांडला जो Z व्यवसायातील एक मोठी समस्या आहे जर आपण ब्रेक इव्हन पॉईंट ओलांडला तर आपण जेवढी विक्री केले तेवढा नफा आपण मोठ्या प्रमाणात मिळविणार आहोत येथे आपल्याला काय म्हणायचे आहे व का बाजारपेठेत मोठी मागणी असल्यास प्रकल्प Z च्या बाबतीत मार्जिन ऑफ सेफ्टी बरीच जास्त आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्रॉफिट टू व्हॉल्युम म्हणजेच पी व्ही रेशोचा वापर करून द्यावा लागेल दुसरा प्रश्न कोणता आहे दुसरा प्रश्न असा आहे की कमी मागणीच्या बाबतीत कोणते उत्पादन फायदेशीर आहे तर हा प्रश्न आहे की कमी मागणी असताना कोणते उत्पादन जास्त नफा कमवेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हास द्यायचे आहे परंतु ब्रेक इव्हन पॉइंटला विचारात घेऊन आणि जर तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंट विचारात घेतला तर तो किती आहे सर्वप्रथम नफा मिळविणे प्रारंभ करण्यासाठी आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचावे लागेल आणि कमी मागणी असल्यास आपल्याला माहित आहे की मागणी जास्त होणार नाही कमी मागणी असल्यास जे व्यवसाय लवकरात लवकर ब्रेक इव्हन पॉईंटवर पोहोचेल त्याला नफ्याची जास्त रक्कम मिळणार आहे कारण Y Ltd च्या बाबतीत आपले ब्रेक इव्हन पॉईंट 75000 आहे Ltd च्या बाबतीत आपण 105000 रुपयांची विक्री करून ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचत आहोत उदाहरणार्थ जर बाजारात 100000 रुपयांची एकूण मागणी असेल तर मग यात कोणता मार्ग फायदेशीर आहे Y व्यवसाय किंवा उत्पादन फायदेशीर आहे Z उत्पादन नाही बरोबर आपण याबद्दल बोलल्यास Y व्यवसाय अधिक फायदेशीर आहे कारण एकूण विक्री 100000 रुपयांची आहे आणि फक्त 75000 रुपायंवर ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचत आहोत तर त्यानंतरच्या पुढील 25000 रुपयांच्या विक्रीनंतर आपल्याला नफा मिळेल परंतु दुसर्या व्यवसाय म्हणजेच Z Ltd च्या बाबतीत तसे होणार नाही मध्ये प्रथम आपण ब्रेक इव्हन पॉइंटवर पोहचावे व ब्रेक इव्हन पॉईंट 105000 वर येईल तर याचा अर्थ असा आहे की जर मागणीचे प्रमाण जास्त नसेल तर व्यवसाय नुकसानात जाईल जर मागणीचे प्रमाण जास्त नसेल तर आम्ही नुकसानीच्या स्थितीत आहोत परंतु मार्केटमध्ये जर मागणी खूप जास्त असेल तर बरोबर आहे ब्रेकवेन पॉईंटवर जाण्यासाठी तुम्ही वेळ घेत आहात परंतु पी व्ही गुणोत्तर खूप जास्त असल्याने किंवा प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो खूप जास्त असल्याने Z Ltd ची जास्त मागणी असण्याच्या परिस्थितीत जास्त नफा कमविण्याची क्षमता आहे आणि Y Ltd ची कमी मागणीच्या परिस्थितीत अधिक नफा मिळवण्याची क्षमता आहे तर या प्रकारे आपण नफ्याच्या नियोजनासंदर्भात प्रश्नांची उत्तरे देऊ शकता आणि विविध प्रकारच्या उत्पादनांचे मूल्यांकन करू शकता आपण विविध प्रकारच्या व्यवसायांचे मूल्यांकन करू शकता आपण इतर प्रकारचे उत्पनाचे मूल्यांकन करू शकता त्यामुळे नफा किती मिळवायचा आहे हे नियोजित केले जाऊ शकते जे मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनेच्या मदतीने सहज शोधले जाऊ शकते बरोबर आता आपण येथे आणखी एका प्रश्नाबद्दल बोलूया जर वेळ असेल तर आपण तिसरे प्रश्नसुद्धा घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला दिलेला तिसरा प्रश्न खूप मनोरंजक आहे व ते कामगिरीच्या मूल्यांकनाशी संबंधित आहे प्रथम मी आपल्याशी या प्रश्नावर चर्चा करेन आणि मग मी ते येथेच सोडवेन म्हणून कामगिरीचे मूल्यांकनाशी संबंधित हा प्रश्न आहे आपणास येथे माहिती दिलेली आहे कंपनीचे व्यवस्थापन असे मानते की कंपनीच्या तीन मुख्य उत्पादनांपैकी उत्पादन Y हे फायदेशीर नाही तीन मुख्य उत्पादनांपैकी एक फायदेशीर नाही कारण त्याची विक्री होण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले गेले नाहीत आपल्याला तीन उत्पादने दिली गेली आहेत उत्पादन X Y आणि Z बरोबर आणि व्यवस्थापन असे मानते की जोपर्यंत X आणि Z चा प्रश्न आहे ते अधिक फायदेशीर आहेत परंतु Y इतका फायदेशीर नाही म्हणून हे उत्पादन सामान्य दिवसात बाजारात जी काही विक्री करू शकत आहे ती पुरेशी आहे परंतु या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले जात नाहीयेत विक्री किंमत आणि तिन्ही उत्पादनांचा खर्च आपल्याला देण्यात आला आहे या उत्पादनांची विक्री किंमत आणि खर्च आपल्याला देण्यात आला आहे म्हणून आपण येथे दिलेली एकूण माहिती पाहिल्यास येथे दिलेली माहिती ही तिन्ही गोष्टींबद्दलची माहिती आहे आपल्याला विक्री किंमत दिलेले आहे आपल्याला प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च देण्यात आला आहे आपल्याला प्रत्यक्ष श्रम खर्च देण्यात आला आहे हे उत्पादनाची प्रक्रिया A B आणि C या तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजेच विभाग A विभाग B विभाग C त्यावर प्रक्रिया तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये करावी लागेल म्हणून आपल्याला कामगार विभागानुसार दिलेले आहेत आणि नंतर आपल्याला प्रती रुपयाच्या हिशोबाने प्रत्यक्ष कामगारासाठी इतर खर्चाचे दर खालील प्रमाणे दिलेले आहे तर आता या संबंधी आपण पाहू शकतो की कामगारांसाठी प्रती युनिटच्या हिशोबाने आपल्याला ओव्हरहेडची गणना करावी लागेल उदाहरणार्थ आता श्रम म्हणजे काय उत्पादन X च्या बाबतीत आपण 8 रुपये मजुरी देत आहोत व उत्पादन X आणि विभाग A च्या बाबतीत आपण किती मजुरी देणारा आहोत तर आपण 8 रुपये मजुरी देणार आहोत येथे आपला चल खर्च किती असेल तर विभाग A मध्ये व प्रत्येक विभागासाठी प्रत्यक्ष श्रम खर्च म्हणून ओव्हरहेड खालील प्रमाणे असेल तर त्याचे 1 20 ने गुणाकार होणार आहे तर याचा अर्थ विभाग A मध्ये उत्पादन X साठी ओव्हरहेड खर्च किती असेल तर ते 9 6 असेल तर याची गणना करावी लागेल तर तुम्हाला येथे विक्री किंमत दिली आहे तुम्हाला येथे कच्या मालाची किंमत दिली आहे तुम्हाला येथे प्रत्यक्ष श्रम खर्च दिला आहे व तुम्हाला येथे वेगवेगळ्या विभागातील किंवा विभाग A B आणि C मधील ओव्हरहेडची माहिती दिली आहे आणि मग आपण येथे हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की उत्पादन Y अधिक फायदेशीर आहे की नाही या बाबतीत आपण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाशी आपण सहमत आहेत की नाही आणि हे अधिक फायदेशीर करण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले पाहिजेत किंवा वास्तविकतेत आपण त्यास फायदेशीर बनवू शकतो की नाही तर आपण जर या एकूण माहितीचे विश्लेषण केले व्यवस्थापन कदाचित दृश्यास्पद असेल की हा उत्पादन जास्त नफा का देत नाहीये व त्याची विक्री वाढविण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीये कारण आपण या माहितीचे कोणत्याही प्रकारचे विश्लेषण न करता व्यवस्थित पाहत असाल तर अगदी स्पष्ट होईल की उत्पादन X ची विक्री किंमत 68 रुपये आहे उत्पादन Y ची प्रती युनिट विक्री किंमत 58 रुपये आहे उत्पादन Z ची प्रती युनिट विक्री किंमत 64 रुपये आहे तर कारण उत्पादन X व Z च्या बाबतीत विक्री किंमत 68 आणि 64 आहे जी उत्पादन Y च्या तुलनेत अधिक आहे जी 58 आहे तर ते असे म्हणत आहेत की तो कमी फायदेशीर होणार आहे जर आपण कच्या मालाच्या खर्चाबद्दल चर्चा केली तर ते किती रुपये आहे तर ती जवळपास 10 रुपये आहे असे आपण म्हणू शकता व त्यानंतर श्रम खर्च किती रुपये आहे तर कदाचित व्यवस्थापन असे विचार करत आहे की उत्पादन Y ची विक्री किंमत कमी आहे म्हणून ते त्याची विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न करत नाहीये तर आपल्याला त्याचे विश्लेषण करावे लागेल आपण व्यवस्थापन लेखाचा व मार्जिनल कॉस्टिंगचा विद्यार्थी म्हणून यासोबत सहमत होऊ शकत नाही म्हणून आपल्याला त्याचे मूल्यांकन करावे लागेल तर त्याचे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला येथे काय करावे लागेल या माहितीवरून आपल्याला दोन गोष्टींची गणना करावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे या तीन वैयक्तिक उत्पादनांच्या योगदानाची आपण गणना केली पाहिजे आणि X Y आणि Z मग या तीन संबंधित उत्पादनांद्वारे कंपनीच्या नफ्यासाठी काय योगदान आहे आणि त्या योगदानाच्या आधारे आपल्याला पी व्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशोंची गणना करायची आहे आपण शेवटी हे निष्कर्ष काढू शकता की उत्पादन Y कमी फायदेशीर आहे किंवा त्याचे उत्पादन थांबवावे त्याची विक्री बळकट करण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले जाऊ नयेत किंवा त्याची विक्री वाढविण्यासाठी आपण योग्य प्रयत्न करत आहोत की नाही कारण शेवटी ते पी व्ही गुणोत्तर आहे जे कोणत्याही उत्पादनाच्या संभाव्य फायद्याचे सूचक आहे म्हणूनच या तिन्ही उत्पादनांपैकी जर कोणाचे पी व्ही गुणोत्तर जास्त आले तर नक्कीच त्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत कारण जर आपण त्या उत्पादनाची विक्री एका विशिष्ट स्तरा पर्यंत घेउन गेलो तर नक्कीच ते इतर उत्पादनांच्या तुलनेत आपल्याला अधिक नफा देईल तर हे योगदानाची गणना आणि पी व्ही गुणोत्तरांची गणना करण्यासंबंधीचे संपूर्ण विश्लेषण आहे आणि त्यानंतर X Y आणि Z या तीन उत्पादनांचे अंतिम निर्णय घेण्याबद्दल आपण पुढील वर्गात चर्चा करूया धन्यवाद